हाय माझ्या इन्हांसिंग सॉफ्ट स्किल्स अंड पर्सनलीटी अभ्यासक्रमामध्ये परत आपले स्वागत आहे आणि आपण या कोर्सच्या चौथ्या आठवड्यात आहोत हे दुसरे युनिट आहे आणि पाठ 17 या आठवड्यात मी तुम्हाला केवळ पीपल्स स्किल्स लोक कौशल्य याविषयी ओळख करून दिली म्हणून मी जरी असे म्हटले आहे की सॉफ्ट स्किल्स किंवा प्रत्यक्षात लोक कौशल्य तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की या आठवड्यात आपण लोकांच्या कौशल्यावर कशासाठी लक्ष केंद्रित करीत आहोत लोक कौशल्य या अर्थाने की आपल्यातील गुण जे लोकांना तुम्ही आवडणे किंवा न आवडणे भाग पाडतात तुम्ही या आठवड्याचे मुख्य आकर्षण आहात पूर्वीच्या मध्ये आणि या एकामध्ये आपण सामान्यत अशा गुणांनी सुरुवात केली आपण ते गुण पाहत आहोत जे लोकांना तुम्हाला आवडायला लावतील कशामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील किंवा आपण लोकांना कसे आकर्षित करू शकता आपल्याकडे कोणते गुण असले पाहिजेत जेणेकरून लोकांना आपण मोठ्या प्रमाणात आवडूत हीच या आणि पुढच्यादेखील पाठाची रचना असेल मी प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या शेवटच्या पाठावर प्रकाशझोत टाकू या मी काय केले मी पीपल स्किल्सवर लक्ष केंद्रित केले विशेषत अशा वैशिष्ट्यांकडे ज्यामुळे लोक आपल्याला नापसंत करतात मी आपल्याशी या आकर्षणाबद्दल विचलित करण्याच्या तत्त्वाबद्दल चर्चा केली हे काहीच नसून ज्याप्रमाणे मानवांनी लोकांना त्यांच्या स्वतःच्या चांगल्या गुणांकडे आकर्षित केले अगदी एखाद्या चुंबकाप्रमाणे आणि त्यांच्यातील नापसंत गुणांमुळे त्यांना विचलित केले किंवा दूर केले मागील पाठात मी याविषयीदेखील चर्चा केली की हे नापसंत गुण काढून टाकणे का महत्त्वाचे आहे घृणास्पद काही गुण लोकांना आपल्यातील आवडत नसलेले काही गुण महत्वाचे म्हणजे जर आपण हे गुण काढून टाकले नाहीत तर लोक आपल्याला काढून टाकण्यास सुरवात करतात जेव्हा लोक आपल्याला आवडत नाहीत तेव्हा ते कदाचित आपले अधीनस्थ असतील तर ते कदाचित तुमच्याबरोबर कार्य करतील सक्तीतून तुमच्या बरोबर रहातील परंतु लवकरच किंवा नंतर ते तुम्हाला सोडून देऊ इच्छित आहेत तुमच्यापासून वेगळे होतील आणि ते तुम्हाला एक प्रकारे पृथक परिस्थितीत सोडतील कारण तुमच्यामध्ये काही नापसंत वैशिष्ट्ये आहेत व्यावसायिक आणि वैयक्तिक वातावरणात जितके शक्य असेल तितके या गुणधर्मांमध्ये बदल करणे शहाणपणाचे नाही आणि आपणास आवडण्यायोग्य बनविणे म्हणूनच होय आणि म्हणूनच मी असे म्हटले आहे की घृणास्पद गुणांना दूर करणे खूप महत्वाचे आहे मी तुम्हाला हे देखील सांगितले की आपण सर्व सामाजिक प्राणी आहोत आणि लोकांना आपण आवडल्याशिवाय लोकांनी आपल्या सर्व प्रयत्नांमध्ये आपल्याला पाठिंबा दिल्याशिवाय आपण यशस्वी आणि आनंदी होणार नाही म्हणूनच आपल्या स्वतःच्या नकारात्मक वैशिष्ट्यांमुळे आपण आपल्याला वेगळे ठेवू नये हे फार महत्वाचे आहे परंतु आपल्या समूहात शक्य तितके असे लोक असण्याचा आमचा प्रयत्न आहे ज्यांनी इतरांना आवडण्याजोगे जास्तीत जास्त असे चांगले गुण रुजवलेले आहेत त्या संदर्भात आम्ही जवळजवळ 40 गुण ओळखले जे कोणालाही इतराना न आवडणारे बनवू शकतील आता त्या गुणांबद्दल या पाठात पुन्हा त्या गुणांवर चर्चा करण्याऐवजी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही मला विचारले 40 आवडणारे गुण कोणते आहेत तर मी असे म्हणेन की जर तुम्ही या 40 नापसंत गुणांच्या विरुद्ध पाहिले तर आपोआप ते आवडणारे गुण होतील म्हणून या विषयी पुन्हा एकदा चर्चा करण्याऐवजी मी फक्त आवडणाऱ्या वैशिष्ट्यांची चर्चा किंवा तुमचा परिचय करून देऊ इच्छितो आपण अत्यंत नापसंत गुणांना दुसर्या टोकाकडे हलवून आपल्याकडे हे पसंत गुणधर्म कसे आणू शकता जिथे आपण त्यास आवडण्यायोग्य गुणांमध्ये रूपांतरित करू शकता आणि जर तुम्ही नापसंत गुणांना आवडण्यायोग्य गुणांमध्ये बदलण्यात सक्षम असाल तर लोकाना तुम्ही नैसर्गिकरित्या स्वयंचलितपणे आवडता आपण जास्तीत जास्त आवडण्यायोग्य गुण ग्रहण केले तर लोक आपल्याकडे गुरुत्वाकर्षित होतील आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे अहंकारी आत्मकेंद्री किंवा अहंमन्य प्रवृत्ती दाखवण्याऐवजी आपण निःस्वार्थ परोपकारी दयाळू आणि कनवाळू असले पाहिजे आता असे म्हणण्याचा माझा अर्थ काय तर सर्वकाळ स्वार्थी राहण्याऐवजी निःस्वार्थ होण्याचा प्रयत्न करा ठीक आहे दुसर्यांबद्दल विचार करण्याचा प्रयत्न करा इतरांबद्दल भावना व्यक्त करा केवळ स्वतःसाठीच नव्हे तर दयाळू व्हा जरी तुम्हाला वाटत असेल की एखादा काहीतरी देण्यास पात्र नाही तरी दयाळू आणि कनवाळू व्हा सहानुभूती दर्शविणे म्हणजेच इतरांना काय वाटते हे जाणवणे आणि नंतर आपली भावना इतरांसह विचार करून सामायिक करणे म्हणून हे सर्व निस्वार्थी कनवाळू दयाळू आणि विवेकी असण्याच्या श्रेणीत येतील आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इतरांच्या भावनांबद्दल संवेदनशीलता दर्शविणे त्यांना आपल्या सहानुभूतीची आवश्यकता असल्यास सहानुभूती दाखवा म्हणूनच संवेदनशीलतेचे प्रमाण दर्शविणे विशेषत अत्यंत उत्तम भावनिक गुणांबद्दल अतिशय संवेदनशील असल्याचे दर्शविते यासाठी तुमच्यामध्ये बरीच सुसंस्कृतता असणे आवश्यक आहे तर तुम्हाला नेहमीच स्वतला दुसर्याच्या बुटामध्ये घालण्याची गरज आहे आणि विचार करण्याची जर आपण अशा प्रकारे वागलो तर एखाद्याला कसे वाटते तर जर आपण त्यांच्याशी असे वागलात तर एखाद्याला कसे वाटेल आता हे ओळखण्यासाठी आपल्याला प्रथम स्वतःला विचारणे आवश्यक आहे की मला अशी वागणूक मिळाल्यास मला ते आवडेल का जर तुम्ही नाही म्हणाल तर इतर व्यक्तीशी तसे वागू नका म्हणजे ती सहानुभूती आहे इतरांनी आपल्यासोबत जे करावेसे वाटत नाही ते इतरांशी करू नका आणि ते असे आहे की आदर द्या आदर मिळवा आणि आदर ही अशी काही गोष्ट नाही जी आपण लोकांकडून मागू शकता आपण लोकांकडून आदेश घेऊ शकत नाही तर या संवेदनशीलतेसारखी त्यांना तुमची आंतरिक गुणवत्ता पाहून हे स्वेच्छेने द्यावे लागेल तर या गुणवत्तेचा विकास करा आणि ही एक गुणवत्ताच लोकांना आपल्याकडे आणू शकते आणि आपण इतर नकारात्मक गुणांकडे पाहू या जे सकारात्मक बनले पाहिजेत ठाम परंतु आक्रमक किंवा उद्धट नसलेले याचा अर्थ असा आहे की आक्रमक उद्धट लोकांऐवजी इतरांना समान वागणूक न देणाऱ्या अहंकारी लोकांऐवजी जे इतरांना त्यांचा अधीनस्थ निकृष्ट दर्जाचा मानतात दुसर्याच्या अधिकाराचा आदर करा आणि सगळ्या वादांमध्ये जय जय परिस्थितीसाठी ध्येय ठेवा किंवा जय पराजय परिस्थितीऐवजी देवाण घेवाण व्यवहार करा दृढ व्हा जसे आपल्याला पाहिजे ते मिळवा परंतु इतरांची किंमत चुकवून नाही जगा आणि जगू द्या आणि इतरांनाही आनंदाने जगू द्या अगदी तुमच्याहून आनंदी जेणेकरून अशी मनोवृत्ती निर्माण होईल जर तुम्ही निस्वार्थी असाल आणि ठाम आक्रमक किंवा गर्विष्ठ नव्हे पुढील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नकारात्मक निराशावादी निंदात्मक न राहता आशावादी आणि प्रोत्साहित राहणे ही एक महत्त्वाची गुणवत्ता आहे जी लोकांना सामान्यत इतरांमध्ये आवडते जर तुम्ही तुमच्या आयुष्याकडेसुद्धा पाहिले तर तुम्हाला नेहमीच असे दिसते की तुम्ही नेहमी अशा एका व्यक्तीच्या शोधात आहात जो कधीही दुखी कधीही चिंताग्रस्त दिसत नाही तो नेहमी आनंदी आणि नेहमीच इतरांना उत्तेजन देणारा आणि नेहमीच आशावादी असतो खरे तर आपल्याला या व्यक्तीला वारंवार भेटल्यासारखे वाटते जेव्हा जेव्हा आपण निराश व्हाल जेव्हा आपण थोडेसे उदास व्हाल तेव्हा आपण त्या व्यक्तीशी बोलू इच्छिता आणि नंतर आपल्याला उत्तेजन मिळेल आता आपण त्यासारखी व्यक्ती आहात सर्व वेळ आशावाद विकसित करण्याचा प्रयत्न करा वेळ आणि प्रोत्साहन द्या तुम्ही काय करायला हवे तुम्ही प्रत्येक गोष्टीत सकारात्मक काहीतरी पहायला हवे आणि प्रत्येक गोष्टीत नेहमीच काहीतरी सकारात्मक असते आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये नेहमी काहीतरी चांगली गोष्ट असते आता आशावादी होण्यासाठी त्या चांगल्या गोष्टीची ओळख करुन घ्या आणि जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती टीका करणारी किंवा निंदक किंवा नकारात्मक गोष्टी बोलण्याऐवजी काहीतरी उत्तेजन देणार असेल तर त्या व्यक्तीस उत्तेजन द्या कदाचित त्याचा परिणाम आपल्याला माहित नसेल परंतु केवळ प्रोत्साहित करण्याद्वारेच व्यक्तीस लक्ष्य प्राप्त करण्यास सक्षम करू शकता आपल्याला संशय असेल परंतु नंतर ते बाहेर दर्शवू नका कदाचित तुम्ही त्या व्यक्तीला प्रोत्साहित केल्याने ती व्यक्ती अधिक परिश्रम करेल आणि जिंकू शकेल कारण आणि विधायक व्हा तर विधायक असणे म्हणजे फक्त चांगले विचार देणे फक्त कल्पना सामायिक करणे जे एखाद्या व्यक्तीला उत्पादक बनवते विध्वंसक नव्हे तर ते विधायक आहे पुढील गुण म्हणजे इतरांमधील चांगल्या गोष्टी ओळखणे जे आशावादी असण्यासारखेच आहे परंतु विशेषतः याचा अर्थ असा आहे की दुसर्यांवर टीका करण्याऐवजी नेहमीच इतरांना दोष देण्याऐवजी नेहमीच इतरांबद्दल वाईट गोष्टी बोलण्याऐवजी त्यांच्यातील काही चांगले गुण शोधणे हे महत्त्वाचे आहे आणि ते नेहमीच्याच एका सवयीसारखे बनते नेहमीच इतरांमध्ये काहीतरी चांगले शोधते आता तुम्ही असे म्हणू शकता की अरे मानव ते दोषांनी परिपूर्ण आहेत आणि नंतर ते घृणित गुणांनी परिपूर्ण आहेत त्यांच्या खूपच मर्यादा आहेत होय नक्कीच परंतु आपल्याला या काही दोषांकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे म्हणूनच आपण मनुष्य आहोत आणि सर्व मानवजातीत काही प्रमाणात चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या चांगल्या गोष्टी ओळखण्याचा प्रयत्न करा काही प्रकरणांमध्ये ज्येष्ठांप्रमाणेच गांधीजी वडीलधार्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणारे म्हणून ओळखले जात होते वडीलधारे चुकले तरीसुद्धा ते त्यांच्यावर टीका करत नसत आणि हा विचार करण्याऐवजी की तुम्ही त्यांच्यापैकी एक असताल मग ते वडीलधारे असोत किंवा तरुण असोत सर्वांनी योग्य वर्तन केले पाहिजे तर गांधीजींचा हा एक गुण होता परंतु चांगला असणे आणि नंतर इतरांमध्ये चांगल्या गोष्टींची ओळख पटविणे प्रत्यक्षात असे सूचित होते की केवळ वडीलजनांनाच नाही तर सर्व मानवांनादेखील तुम्ही केवळ चांगल्या गोष्टी पाहण्यास सक्षम असाल आणि तुम्ही नकारात्मक गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यास सक्षम असाल तर ते असे काही तरी आहे जे तुमची एकात्मता सुधरवेल आणि लोकाना तुम्हाला आवडायला भाग पडेल यासह संबद्ध असलेले पुढचे केवळ चांगुलपणा ओळखणे नव्हे तर स्तुती करणे इतराना दाद न देण्याऐवजी त्यांचे कौतुक करणे अस्सल कौतुक करण्याची संधी शोधत रहा इतरांमध्ये चांगले गुण शोधा जेणेकरून आपण त्या चांगल्या गुणांची अगदी अगदी लहान गोष्टींची प्रशंसा करू शकाल असे आपल्याला वाटते की हे चांगले झाले आहे फक्त त्या व्यक्तीचे कौतुक करा असे लोक आहेत जे इतरांचे यश आणि कृत्य साजरे करण्यासाठी पार्टीचे यजमान होतात तुम्ही अशा लोकांपैकी एक व्हा इतरांचे यश साजरे करा इतरांचे कर्तृत्व साजरे करा पुढील महत्वाची गोष्ट म्हणजे इतरांना योग्य श्रेय देणे विशेषत जर त्यांनी काही चांगले केले असेल आणि जर आपण एखाद्या उच्च पदावर असाल ज्यावर तुम्ही संपूर्ण श्रेय घेण्यास सक्षम आहात कारण ते लोक आपले अधीनस्थ आहेत आणि नंतर ते निकृष्ट आहेत किंवा ते तुम्हाला घाबरतात किंवा असुरक्षित परिस्थितीत आहेत म्हणून त्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नका आणि संपूर्ण श्रेय घेऊ नका तर श्रेय द्या जेव्हा इतर त्यास पात्र असतील आणि ते जेव्हा गटकार्य असेल तेव्हा आपण इतरांना पूर्ण श्रेय देण्याचा प्रयत्न करा श्रीमती इंदिरा गांधी यांचे प्रसिद्ध अवतरण बघा तर त्या म्हणतात की दोन प्रकारचे लोक आहेत ते जे काम करतात आणि ते जे श्रेय घेतात जे काम करतात आणि श्रेय घेतात ते पहिल्या गटात येण्याचा प्रयत्न करा ते काम करणारे लोक श्रेय घेण्याची स्पर्धा कमी असते नेहमीच उच्च पातळीची स्पर्धा असते प्रत्येकास श्रेय घ्यायचे असते पण फार कमी लोकांना प्रत्यक्षात काम करायचे असते आणि श्रेय घेऊ नका तर या गटामध्ये सामील व्हा जेणेकरून हे तुम्हाला आवडण्यायोग्य बनवेल आता पुढील महत्त्वाचे लक्षण म्हणजे प्रत्येक वेळी काळजी घेणारे होण्याऐवजी आपण धीर देणारी व्यक्ती व्हा तुम्ही काळजी करणे थांबवा आणि मग तुम्ही आपल्यामध्ये खूप उत्साह वाढवाल आणि तुम्ही इतरांना धीर देणे सुरु करा इतराना धीर देणे एखाद्याला आत्मविश्वास पुनर्संचयित करण्यास आणि चिंता कमी करण्यास मदत करा खूप चिंताग्रस्त असलेल्या अशा लोकांना भेट द्या त्यांच्याशी बोलून उत्तेजन देऊन त्यांना चिंतामुक्त करा त्यांना हे लक्षात आणून द्या की ते पूर्णपणे अव्यवहार्य आहे अशा गोष्टीला भीत आहेत बहुतेक वेळा तुम्ही काळजीपूर्वक लोकांशी बोलल्यास आणि तुम्ही जर लोकाना हे समजले की तुम्ही उपयुक्त आहात तर आपोआप त्यांचा आत्मविश्वास परत येईल आणि ते कोणाशीही बोलू शकतात हे जाणून ते चिंतामुक्त होतील आणि ते कोणासोबत तरी त्यांचे ओझे वाटून घेऊ शकतात पुढचा गुण जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्याला आठवण करून द्यायची असते तेव्हा एखाद्याला त्रास देण्याऐवजी पुन्हा पुन्हा सूचना देण्याऐवजी एखाद्याला आठवण करून देण्यात खूप सौम्य व्हा आणि काहीतरी विसरल्यास दोष पुन्हा शोधा आणि पुन्हा पुन्हा करत रहा आपण सौम्य आणि सूचक असले पाहिजे आणि पुन्हा पुन्हा सांगण्याऐवजी नम्रपणे एक इशारा द्या खासकरून एखाद्याला त्या वेळी काहीतरी स्मरण द्यायचे असल्यास उपयुक्त आणि सहाय्यक व्हा विशेषत त्या व्यक्तीला समजा असे म्हणू या पती दररोज येताना बाजारातून एक विशिष्ट वस्तू खरेदी करायला विसरतो हे चांगले नाही की बायकोने नवरा येईपर्यंत वाट पहायची आणि त्याच्यावर ओरडायचे त्याऐवजी फक्त ती संदेश पाठवू शकते की हे विकत घ्यायचे लक्षात ठेवा एकदा ऑफिसच्या बाहेर आल्यावर हे विकत घ्या तर जर पतीने योग्य वेळी ते पाहिले तर आपण ते लक्षात ठेवण्यास आणि ते पूर्ण करण्यास सक्षम व्हाल कोणीही इतरांना जाणूनबुजून विसरत किंवा त्रास देत नाही म्हणून बहुतेक वेळा हे अनवधानाने आणि नकळत असते म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे आणि सामान्यत तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा विनयशील व्हा कारण नम्र असणे हे उद्धट आणि खोटे बोलण्याऐवजी अत्यंत आवडला जाणारा गुण आहे तुम्ही जर कधी ज्यांना आपण आवडत नाही अशा लोकांचा विचार केला आणि मग त्यांना सोडले आणि तुमचा त्यांच्याशी संपर्क नसेल तर तुम्ही सोडलेले बरेच लोक सापडतील कारण ते असभ्य किंवा उद्धट होते मात्र तुम्ही सभ्य असल्यास हे असे दर्शविते की तुम्ही शिष्टाचार बोलणे वागणे इत्यादींमध्ये इतरांचा आदर दर्शवित आहात खासकरुन सभ्य आणि विचारपूर्वक बोलण्याद्वारे एकूणच ते सभ्य असल्याचे दर्शवितात जसे की शब्द वापरुन कृपया धन्यवाद माफ करा सतत ठिक आहे तर हे शब्द आहेत जे यंत्रवत काम करतात विनयशील शब्द जेव्हा कधी तुम्ही तुमच्या भाषेमध्ये ते मिसळता अपशब्द मिसळण्याऐवजी जर तुम्ही ते वापरले तर आपोआपच तुमचे शिष्टाचार वर्तन सगळे काही विनम्र होईल आणि विनम्रता ही अशी काही तरी आहे की लोक जिच्यावर अवलंबून असतात ते नम्र लोकांसोबत स्वस्थ असतात उद्धट लोकांशी नव्हे ते इतर लोकाना नेहमी तणावात ठेवते इतरांना आपण आवडावे असे बनविण्याकरिता पुढील महत्त्वाची गुणवत्ता म्हणजे विश्वासार्हता परावलंबी राहण्याऐवजी विश्वासार्ह असणे विश्वासू असल्याने जे काही होते ते आहे या व्यक्तीवर मी शंभर टक्के माहितीसाठी विश्वास ठेवू शकतो मला विश्वास आहे की ही व्यक्ती वेळेत वस्तू देईल एक विश्वासार्हता आणि पूर्णपणे अवलंबित्व आहे तर विश्वासार्ह म्हणजे स्वतला विसंबण्यासारखे आहे जेणेकरून लोक आपल्यावर विश्वास ठेवू शकतील तुमची खात्री बाळगतील आणि अत्यंत जबाबदार बनातील त्यांना हे ठाऊक आहे की काही वेळा आपण करण्यास सक्षम नसता परंतु त्यासाठी आपण संपूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे जेणेकरून विश्वासार्हता ही स्वतःला इतरांकरिता अनुकूल करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण किल्ली आहे पुढील महत्त्वाची गुणवत्ता म्हणजे अस्सल असणे ते वास्तविक आहे ते अवघड नाही परंतु सामाजिक दबावामुळे आपण बरेच चेहरे बाळगतो स्वतःचे भिन्न आयाम आणि मग आपण कोणती भूमिका निभावत आहोत हे आपल्याला ठाऊक नसते वास्तविक आणि कोणती भूमिका भ्रामक आहे आणि जिथे आपण कपट करीत आहोत किंवा लवकरच किंवा नंतर आपण पूर्णपणे फसवे होत आहात अस्सल असण्याच्या बाबतीत प्रामाणिकपणा हा एक महत्त्वपूर्ण गुण आहे सुरुवातीला काही लोकांना प्रामाणिकपणा आवडत नाही कारण त्यांना कदाचित धोका वाटू शकतो तुम्ही खूप प्रामाणिक आहात तुम्ही नेहमीच सत्य बोलता सुरुवातीला हे खूप कठीण होते परंतु हे दीर्घकाळासाठी पैसे देते हे दीर्घकाळ लोकांना कळेल की जर तुम्ही अत्यंत प्रामाणिक व्यक्ती आहात हे त्यांना माहिती असेल तुम्ही कधीही खोटे बोलणार नाही तुम्ही नेहमीच आहात एखादी गोष्ट फिरवून सांगण्याऐवजी किंवा व्यक्तीच्या पाठीमागून बोलण्याऐवजी मागून बोलण्याऐवजी प्रत्यक्ष नम्रपणे सांगावी या गोष्टी लोकांना आवडत नाहीत परंतु सरळ मुक्त एखाद्याचे वास्तविक विचार लपविण्यामुळे व्यक्ती अस्सल होईल तुम्ही कदाचित अशा लोकांपासून गेलेला असाल जे आपल्याबरोबर नेहमीच असतात परंतु त्यांना आपल्याबद्दल काय वाटते ते आपल्याला ठाऊक नसते त्यांना आपल्याबद्दल चांगले किंवा वाईट वाटत असले तरी हे लोक धोकादायक असतात परंतु जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे आपले हृदय उघड करते तेव्हा तुम्हाला इतर व्यक्तीला काय वाटते हे ठाऊक असते जेणेकरून आपण काही चूक केली तरीही आपले वर्तन सुधारण्यास मदत करेल परंतु जर आपण चांगले असाल तर आपण दुसर्या व्यक्तीकडून हे पाहू शकता की दुसऱ्या व्यक्तीला आपली संगत आवडत आहे म्हणूनच अस्सल असणे महत्वाचे आहे फसवे नाही खोटी व्यक्ती नव्हे आता पुढचे महत्त्वाचे लक्षण ज्याद्वारे मी सॉक्रेटिसचा एक छोटासा किस्सा सांगेन आणि नंतर ह्या व्याख्यानाचा सार करेन की गप्पा मारण्याऐवजी इतरांबद्दल चांगले बोलावे आता आपण गप्पांमध्ये काय करतो गप्पाटप्पा करताना आपण केवळ वाईट माहिती एकत्रित करता आणि पसरविता सहसा इतरांबद्दल वैयक्तिक माहिती आता इतरांबद्दल चांगले बोलणे म्हणजे मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे दुसर्या व्यक्तीमध्ये चांगले किंवा काहीतरी असते चांगली वैशिष्ट्ये ओळखा अगदी चोर अगदी खुनी अगदी गुन्हेगारामध्येदेखील काहीतरी चांगले आहे आणि ते चांगले गुण ओळखा इतरांमध्ये केवळ चांगुलपणा पहा तर ते तुम्हाला खरोखर एक सुयोग्य व्यक्ती बनवेल खरोखरच आवडण्यायोग्य व्यक्ती आणि इतरांमध्ये चांगुलपणाबद्दलची ही माहिती गोळा करणेच नाही तर ती आता गोळा करा आणि ती इतरांपर्यंत पोहोचवा आता तुमचे अनुसरण करणारे एक चांगले मंडळ आपल्याला नेहमीच सापडेल त्यानंतर आणि सर्व लोकांना हे ठाऊक आहे की ते तुमच्यावर विश्वास ठेवू शकतात कारण तुम्हाला जे आवडले किंवा जे आवडले नाही असे सर्वकाही तुम्ही उघडपणे सांगता परंतु त्याच वेळी त्यांचा तुमच्यावर जास्त विश्वास आहे तो तुमच्या स्वतःच्या विश्वासार्ह गुणवत्तेमुळे नव्हे तर त्यांच्या मागे त्यांचे काहीही वाईट न पाहण्याच्या तुमच्या वृत्तीमुळे तुम्ही काहीतरी बोलता तुम्ही या लोकांबद्दल फक्त चांगल्या गोष्टी बोलता आणि एकदा त्यांना हे माहित झाले की मग आपल्याशी चांगले संबंध राखण्याची त्याना बांधीलकी वाटते जर एखादे कोणी आपल्याजवळ येउन आणि इतरांबद्दल वाईट गोष्टी बोलत असेल तर सर्व वेळ गप्पा मारणाऱ्या लोकांशी आपण असे कसे वागता सर्व वेळ ते येतात आणि सांगत राहतात पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यावी की त्यांचा कोणताही हेतू नसतो ती खोटी माहिती आपल्याकडे सामायिक करण्याचा त्यांचा कोणताही चांगला हेतू नसतो कारण आपण त्यावर विश्वास ठेवावा अशी त्यांची इच्छा आहे आणि ज्या व्यक्तीकडे ते जात आहात तिच्याबद्दल तुम्ही काहीतरी नकारात्मक बोलावे अशी त्यांची इच्छा असते आणि तुमच्याकडून गोळा करून ते इतर व्यक्तीसह सामायिक करतात एकूणच त्यांना कोणाच्याही आनंदात रस नाही त्यांना तोडा आणि फोडा धोरण वापरायचे असते आणि केवळ त्यांची स्थिती सुरक्षित आणि संरक्षित ठेवण्याची इच्छा असते इतर प्रत्येकाला असुरक्षित वाटेल अन्यथा ही व्यक्ती जाईल आणि माघारी बडबड करेल इतरांबद्दल गप्पा मारेल आणि त्या लोकांना असुरक्षित वाटेल आता आपण या लोकांशी कसा व्यवहार करता जेव्हा जेव्हा ते दुसर्या व्यक्तीबद्दल वाईट बोलतात तेव्हा आपल्याकडे सांगायला चांगली गोष्ट असते तुम्ही म्हणता नाही नाही मला वाटत नाही की ही व्यक्ती अशी आहे मी या व्यक्तीला नेहमीच प्रामाणिक व्यक्ती म्हणून पाहिले आहे आता पुन्हा हे गप्पिष्ट काहीतरी म्हणतात तुम्ही म्हणता नाही परंतु या चांगल्या गुणवत्तेचे काय आहे म्हणून हे या सर्व वाईट गुणांची किंमत मोजण्याइतकेच आहे तर मी चांगल्या गुणांकडे जात आहे आता जर आपण ते करण्यास सक्षम असाल तर लवकरच गप्पिष्ट एकतर बदलेल किंवा तुमच्याकडे येऊन तुमचा वेळ वाया घालवणे थांबवेल परंतु यादरम्यान आपल्याला हे कसे समजेल की ती व्यक्ती फक्त गप्पा मारण्यासाठी येत आहे आणि आपला वेळ वाया घालवित आहे म्हणूनच आपण सॉक्रेटिसची थ्री फिल्टर टेस्ट वापरता ती थ्री फिल्टर टेस्ट काय आहे ते पाहूया सॉक्रेटीस महान ग्रीक तत्वज्ञानी तो बाजारातून जात असताना एकदा एक परिचिताने त्याला थांबविले होते तो म्हणाला माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी काहीतरी महत्त्वाचे आहे ते आपल्या मित्राचे आहे "तुम्ही खूप दयाळू आहात" सॉक्रेटिस म्हणाले "पण मला अजून सांगू नका ठीक आहे मला ताबडतोब सांगू नका तुम्ही खरोखर दयाळू आहात पण आता सांगू नका मला ती जाणून घ्यायची आहे की नाही हे शोधण्यासाठी मी थ्री फिल्टर्स टेस्टमधून सर्व माहिती घेत आहे " तर माझ्या चांगल्या मित्राबद्दल आपण काहीही सांगण्यापूर्वी मला खरोखर याची गरज आहे की नाही हे मला जाणून घ्यायचे आहे आणि आपण या तीन फिल्टरमधून जावे मग तो माणूस किंचित चकित झाला जसे सॉक्रेटिस पुढे म्हणाले "प्रथम सत्याचे फिल्टर आहे तुम्ही मला जे काही सांगू इच्छित आहात ते तुम्ही प्रथम पाहिले आहे किंवा त्याचे साक्षीदार आहात का " तर सत्य सहसा असे असते की गप्पा मारणारा म्हणतो की कोणीतरी मला तसे सांगितले म्हणूनच त्याने विचारले की तुम्ही पहिल्यांदाच त्यावर साक्ष दिली आहे "उम् मी प्रत्यक्षात हे एखाद्याकडून ऐकले आहे" तो मनुष्य म्हणाला आणि हे विश्वासू स्रोताकडून आहे " सॉक्रेटिस पुढे म्हणाले " हे माझ्या पहिल्या चाचणीतून जात नाही" ते पुढे हणाले "जोपर्यंत हे खरे आहे की नाही हे तुम्हाला माहित नाही " म्हणून हे सत्य आहे की नाही हे आपल्याला माहित नसल्यास माझी पहिली परीक्षा अयशस्वी झाली "दुसरे म्हणजे चांगुलपणाची गाळणी फिल्टर माझ्या मित्राबद्दल आपण हे एक चांगले विधान बनवू इच्छिता " "खरोखर नाही मला हे पाहिजे होते म्हणूनच सॉक्रेटिसने मध्ये तोडलेतर मग तुम्ही मला कुणाबद्दल वाईट सांगू इच्छित आहात जे खरे आहे की नाही हे तुम्हाला ठाऊक नाही " मग मला हे ऐकायचे नाही पण त्याआधी तिसरा आणि "शेवटचा उपयोगिताचा फिल्टर" आहे म्हणून प्रथम सत्य आहे दुसरे चांगले आहे तिसरे म्हणजे उपयोगिता तो पुढे म्हणाला माझ्या मित्राबद्दल तुझे म्हणणे माझ्यासाठी उपयोगी आहे काय खरोखर तसे नाही मला फक्त सामायिक करायचं आहे ठीक आहे जर माहिती अपरिहार्यपणे सत्य नसेल तर ती चांगली नाही आणि त्याचा काही उपयोग नाही सॉक्रेटिसने ते संपवले "कृपया मला त्याबद्दल जाणून घ्यायचे नाही " आता ही थ्री फिल्टर्स टेस्ट तुम्ही कोणत्याही गप्पिष्ट व्यक्तीसाठी वापरली पाहिजे कोणीही येत आहे आणि गडबड करीत आहे आणि तुम्हाला वाईट गोष्टी सांगत आहे अगदी तुमच्या जवळच्या लोकांनाही त्यांना एवढेच सांगा की ते खरे आहे त्याना विचारा की ते चांगले आहे की वाईट आहे वाईट ऐकू नका कोणत्याही मार्गाने तो तुमच्याकडे येईल परंतु स्वतःच त्याचे ऐकू नका आणि तिसरा म्हणजे ते उपयुक्त आहे की नाही आणि जर हे कोणत्याही प्रकारे उपयुक्त ठरणार नसेल तर ते ऐकण्याची गरज नाही आणि तुम्हाला सहजपणे समजू शकेल की जो आपल्याकडे आला आहे तो अस्सल नाही ठीक आहे तर या थ्री फिल्टर्स टेस्टचा वापर आपल्याला फिल्टर करण्यासाठी गप्पिष्ट व्यक्तीकडून विशेषत वाईट प्रकारच्या गप्पांपासून जे चरित्र हननच्या बाबतीत घडत आहे आणि तुमचा असा विश्वास आहे आणि मग तुम्ही काही काळ आपली शांतता गमावल्यास ते फायदेशीर ठरणार नाही आता या शेवटच्या विचारांसह तीन फिल्टर्स वापरण्यावर गप्पा करण्याबद्दल आणि इतरांबद्दल फक्त चांगल्या गोष्टी सांगण्याबद्दल मी व्याख्यानाची सांगता करेन आणि मी निष्कर्ष काढण्यापूर्वी तुम्ही आवडजन्यतेच्या दृष्टीने एक मनोरंजक अवतरण पहावे अशी माझी इच्छा आहे मूलभूतपणे आवडजन्यता इतरांमध्ये सकारात्मक भावनिक अनुभव निर्माण करण्याशी निगडीत आहे मग याचा अर्थ काय हे इतरांमध्ये सकारात्मक भावनात्मक अनुभव तयार करण्यासारखेच आहे जेव्हा आपण इतरांना चांगले भासतो तेव्हा ते आपल्याकडे गुरुत्वाकर्षतात एक सोपे सूत्र म्हणजे इतरांना चांगले वाटण्यासाठी काहीतरी करा खरे तर हा माझा शेवटचा विचार आहे पण मग टीम संडर्सला अवतरीत करताना मी फक्त विचार केला की मी हे त्या टिपेसह संपवावे काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे लोकांना चांगले वाटेल आणि ते तुम्हाला कसा प्रतिसाद देतात ते पहा तुम्ही हे अनौपचारिकरित्या करू शकता तुम्ही हे अनौपचारिक परिस्थितीत करू शकता तुम्ही हे सुनिश्चित देखील करू शकता लोकांना खरोखर चांगले भासावे इतके तुम्ही पात्र आहात का हे त्याना विचारा तुमच्याशी बोलल्यानंतर त्यांना वाईट वाटते काय तर अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचा दृष्टीकोन बदलण्याची तुमची वागणूक बदलण्याची आवश्यकता आहे आता काही जलद दोन महत्वाची पुस्तके जर तुम्हाला काळजी करण्यापासून स्वतला बदलून एक अतिशय आशावादी व्यक्ती होण्याची इच्छा असेल तर तर डेल कार्नेगीची ही दोन पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करा एक हाऊ टू विन फ्रेंड्स अंड इंफ्लूअन्स पिपल आणि दुसरे हाऊ टू इंजोय युवर लाईफ अंड युवर जॉब पुन्हा ही आपल्या संग्रहातील आवश्यक वाचनीय पुस्तके आहेत जरीतुम्ही आता ती वाचण्यास सक्षम नसाल ती ठेवा आणि जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा वाचा परंतु लवकर वाचलेले अधिक चांगले कारण ते आपले व्यक्तिमत्त्व बदलेल मग जितक्या लवकर तुम्ही यशाची चव घ्याल तितक्या लवकर तुम्ही आनंदी व्हाल हा व्हिडिओ पाहण्याबद्दल आभारी आहे मी पुढच्या पाठात परत येईन तुम्हाला लोकांना अधिक पसंतनीय कसे बनवायचे याबद्दलचे विचार सुरू ठेवून तर या गुणांचा सराव करण्याचा प्रयत्न करा आणि आपणास शुभेच्छा आपला दिवस चांगला जावो पुन्हा धन्यवाद